या व्याख्यानात पर्लिनच्या रचनेवरील उदाहरण असेल मागील व्याख्यानात आपण दोन्ही चॅनेल विभाग आणि कोन विभाग चॅनेल किंवा I विभाग आणि कोन विभागासाठी पर्लिन मेंबर च्या रचना प्रक्रियेबद्दल चर्चा केली आहे तर येथे आपण एका उदाहरणातून जाऊ आणि आय विभाग वापरून चॅनेल विभाग वापरून मेंबर ची रचना कशी करावी हे समजून घेण्याचा प्रयत्न करू कारण वेळेच्या कमतरतेमुळे आपण चॅनेल विभागातून जाणार नाही त्यासाठी आपल्याला भरपूर गणना करावी लागेल म्हणून जर आपल्याला I विभागाची रचना गणना समजली तर आपण चॅनेल विभागासाठी अशाच प्रकारे शोधू शकतो तर I विभागाचे उदाहरण वापरून आपण हे उदाहरण दाखवण्याचा प्रयत्न करू आता येथे उदाहरण असे आहे की आपल्या ला खालील माहितीसाठी गॅल्वनाइज्ड लोखंडी पत्रकाच्या छप्पराला आधार देण्यासाठी कोलकाताच्या बाहेरील भागात असलेल्या औद्योगिक इमारतीसाठी I सेक्शन पर्लिनची रचना करण्याची आवश्यकता आहे तर ट्रसचा उतार 30 अंश आहे आणि ट्रसचे अंतर 5 मीटर आहे याचा अर्थ पर्लिनची लांबी 5 मीटर आहे ट्रसचा विस्तार 12 मीटर आहे आणि पर्लिनचे अंतर 2 मीटर आहे याचा अर्थ जर आपण असे काढले तर आपण काही ठिकाणी पर्लिन वापरत आहोत तर हे 2 मीटर असेल बरोबर हे 2 मीटर आहे आणि ट्रसचा विस्तार 12 मीटर आहे बरोबर आणि या दिशेने जर आपण या दिशेने पाहिले तर पर्लिनची लांबी 5 मीटर आहे कोलकात्यातील वाऱ्याचा वेग आपण 50 मीटर प्रति सेकंद असे गृहीत धरू शकतो आणि गॅल्वनाइज्ड शीटचे वजन 120 न्यूटन प्रति चौरस मीटर आणि स्टीलची श्रेणी Fe 4 1 0 म्हणून दिली जाते तर या डेटासह आपल्याला I सेक्शन पर्लिनची रचना करणे आवश्यक आहे तर या डेटाचा विचार करता आपण पर्लिन विभागाच्या रचनेसह प्रयत्न करूया समजा स्टील Fy च्याFe 4 1 0 ग्रेडसाठी आपल्याला माहित आहे की 250 बाय 250 MPa आहे आणि गॅल्वनाइज्ड गंज लोखंडी पत्रकाचे वजन 120 न्यूटन प्रति चौरस मीटर 120 न्यूटन प्रति चौरस मीटर होते म्हणजे जर आपल्याकडे पर्लिनचे अंतर 2 मीटर असेल तर प्रति मीटर लांबीचे वजन 120 गुणिले 2 असेल तर 240 न्यूटन प्रति मीटर ठीक आहे आपण पर्लिनचा काही डेड लोड 100 न्यूटन प्रति मीटर असे गृहीत धरू शकतो ठीक आहे तर एकूण डेड लोड एकूण डेड लोड आपण 340 न्यूटन प्रति मीटर म्हणून विचारात घेऊ शकतो आणि ते अनुलंब खाली कार्य करत आहे जे P डॅश P बरोबर आहे तर वरून खाली उभ्या खाली काम करणाराएकूण डेड लोड 340 न्यूटन प्रति मीटर आहे आणि त्याचे 2 घटक आहेत तर जर आपण ट्रसचा मेंबर असा विचारात घेतला तर तर पर्लिन्स वेगवेगळ्या ठिकाणी पुरविल्या जातात असे म्हणतात की आपण येथे प्रदान केले आहे आपण येथे असे प्रदान केले आहे तर लोड म्हणजे एकूण डेड लोड 340 आहे बरोबर तर त्याचा एक घटक छप्पराला लंब आहे आणि दुसरा घटक छप्पराला समांतर आहे तर छप्पराला लंब असलेला डेड लोड आपण गणना करू शकतो की छप्पराला लंब असलेला डेड लोड 340 कोस थीटा कोस थीटा असेल कारण कोन 30 अंश आहे हा 30 अंश उतार 30 अंश आहे तर हे 294 5 न्यूटन प्रति मीटर होईल आणि त्याचप्रमाणे तर हे छप्परासाठी सामान्य डेड लोड आहे म्हणा y आणि छप्पराला समांतर डेड लोड सामान्य आहे म्हणा x किंवा मी y नॉट म्हणू नये कारण छप्परासाठी सामान्य म्हणजे v म्हणा आणि हे uआहे तर ते 340 sin थीटा असेल हे 170 न्यूटन प्रति मीटर होत आहे तर जर आपल्या कडे 30 अंश कोन असलेला I विभाग ठेवला असेल तर आपल्या कडे या दिशेने भार आहे आणि आपल्या कडे या दिशेने भार आहे तर या दिशेने 170 आहे आणि या दिशेने 294 5 हे डेड लोडमुळे आहे आणि वाऱ्याचा भार देखील कार्यरत आहे आणि वाऱ्याचा वेग 50 न्यूटन 50 मीटर असल्याने तर आपण शोधू शकतो की वाऱ्याचा दाब 0 6Vz म्हणून मोजला जाईल तर हे 0 6 गुणिले 50 चौरस हे 1500 न्यूटन प्रति चौरस मीटर होत आहे बरोबर तर वाऱ्याचा भार प्रति मीटर होईल वाऱ्याचा भार 1500 गुणिले 2 होईल तर ते असे असेल कारण 2 मीटर केंद्र ते मध्य अंतर इतके होते 3000 न्यूटन प्रति मीटर बरोबर तर आणि असे गृहीत धरले गेले आहे की वारा छप्पराला लंब वाहतो आहे तर वारा छप्पराला लंबपणे कार्य करीत आहे तसेच वारा छप्पराला लंबपणे कार्य करीत आहे तर हा वाऱ्याचा भार देखील या दिशेने कार्य करेल जो 300 न्यूटन प्रति मीटर आहे तर घटक म्हणजे एकूण भार हा असेल की पर्लिनवरील एकूण भार किती असेल सामान्य ते छप्पर सामान्य ते छप्पर एक छप्पराला समांतर आहे दुसरे छप्पराला सामान्य आहे जे 3000 अधिक 264 5 असेल तर हे 3294 5 न्यूटन प्रति मीटर होईल बरोबर तर भार एवढाच असेल तर आता आपण छतावरील सामान्य घटक भार शोधू शकतोP 1 5 गुणिले 3294 5 तर हे 4941 75 न्यूटन प्रति मीटर होईल त्याचप्रमाणे छप्पराला समांतर घटक भार जो H म्हणून दर्शविला जाईल तो 1 5 गुणिले 170 तर 255 न्यूटन प्रति मीटर ठीक आहे तर यावरून मी जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट समजा Muu किंवा Mz एकतर आपणMz म्हणू शकतो किंवा या पर्लिन अक्षात आपण Muu म्हणू शकतो जो PL बाय 10 असेल म्हणजे 4941 75 गुणिले 5 म्हणजे P एकूण भार गुणिलेL जेथे लांबी 5 मीटर भागिले 10 आहे हे मीटर आहे आणि न्यूटन न्यूटन म्हणजे जर आपण किलो न्यूटन केले तर मला 12 35 किलो न्यूटन मीटर बरोबर त्याचप्रमाणे Mvv आपण शोधू शकतो की Mvv असेल तर आपण M yHL भागिले 10 असेही म्हणू शकतो तर H 255 गुणिले 5 एकूण आडवा भार गुणिले आपण 5 गुणिले 10 चा घातांक वजा 3 गुणिले 10 चा विचार करू शकतो ठीक आहे तर हे 0 6375 किलो न्यूटन मीटर ठीक आहे तर आता आपल्याला मिळणारा Muu आणि Mvv आपल्याला एक अंदाजे विभाग शोधावा लागेल जो आपणगॅलरच्या समीकरणातून शोधू शकतो जे Zpz आवश्यक आहे की आपल्याला Mzगुणिले गॅमा M0 भागिले fyअधिक 2 5 d बाय v गुणिले M y गुणिले गॅमा M 0 बाय fyठीक आहे आता Zpची गणना करण्यासाठी आवश्यक आहे की या पॅरामीटर्सची सर्व मूल्ये ज्ञात आहेत d बाय v वगळता तर येथे आपण विशिष्ट खोली गृहीत धरू शकतो असे म्हणू शकतो की आपण असे गृहीत धरतो की d ही 125 च्या बरोबरीची आहे आणि v ही लांबीची रुंदी 75 आहे तर या गृहितकांसह आपण मूल्य शोधू शकतो तर जर आपण Mz ही मूल्ये 12 35 किलो न्यूटन मीटर म्हणून ठेवली तर म्हणजे आपण त्याला 10 ते 6 गुणिले 1 1 गुणाकाराने न्यूटन मिलिमीटर बनवू शकतो 1 भागिले 10 250 अधिक 2 5 गुणिले 125 भागिले 75 हे अगदी अंदाजे एक My आहे जे आपल्याकडे 0 6375 गुणिले 1 1 बाय 250 तर अशा प्रकारे आवश्यक Zp 66 गुणिले 10 क्यूब मिलिमीटर म्हणून आढळू शकते तर या अंदाजे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसच्या आधारे आपण एक विभाग निवडू शकतो म्हणून जर आपण SP 6 मधून ISचा LB 150 असा विभाग निवडला तर आपण असा विभाग निवडू शकतो ज्यामध्ये विभाग मॉड्युलस आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर या ISLB 150 चे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस 104 5 गुणिले 10 घन आणि आपल्याकडे 66 गुणिले 10 घन मिलिमीटर घन असणे आवश्यक आहे आणि SP 6 पासून आपण क्रॉस सेक्शनल IS 1808 शोधू शकतो जे आवश्यक असेल तर हा डेटा आपण शोधू शकतो जसे की फ्लेंजची खोली 150 रुंदी आहे 80 फ्लेंजची जाडी 6 8 जाळीची जाडी 4 8आहे आणि मूळ त्रिज्या R 1 9 5 आहे 5 बरोबर तसेच आपण D प्रभावी खोलीचे मूल्य शोधू शकतो जे आपल्याला D वजा 2 गुणिले Tf अधिक R 1 माहित आहे तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण प्रभावी खोलीचे मूल्य 117 4 मिलिमीटर म्हणून शोधू शकतो बरोबर आता आपण हे देखील शोधू शकतो की आपण I z ची किंमत 688 2 गुणिले 10 चा घातांक 4 मिलिमीटर ते शक्ती 4 SP 6 पासून त्याचप्रमाणे I y हा 55 2 गुणिले 10चा घातांक 4 मिलिमीटर गुणिले 4 आणि Z ez लवचिक विभाग मॉड्यूलस 91 8 गुणिले 10 घन मिलिमीटर घन आणि Z ey 13 8 गुणिले 10 घन मिलिमीटर घन बरोबर तर आपल्या कडे ISLB 150 साठी ही सर्व माहिती आहे आता आपल्याला विभागाचा प्रकार माहित असणे आवश्यक आहे तर विभागाचे वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला B बाय Tf गुणोत्तर आणि D बाय Tw आणि एप्सिलॉन देखील माहित असणे आवश्यक आहे जे आपल्याला माहित आहे की 250 बाय fy आहे तर येथे ते 1 असेल आणि B भागिले Tf हे B असेल तर Bf 80 होते तर बी 80 बाय 2 म्हणजे 40 असेल आणि Tf 6 8 म्हणून देण्यात आला होता तर ते 5 88 हे 9 4 पेक्षा कमी आणि D बाय TwD आपण 117 4 बायTw म्हणजे 4 8 तर 24 5 आणि 84 पेक्षा कमी तर यावरून आपण असे म्हणू शकतो की हा विभाग प्लास्टिकचा आहे तर विभागाला प्लास्टिक म्हणून वर्गीकृत केले आहे आता आपल्याला बेंडिंग स्ट्रेंथ तपासायची आहे तर बेंडींग स्ट्रेंथ आपण मोजू शकतो की M d z हे Z p z गुणिले f y भागिले गॅमा m 0 Zp z मूल्य 104 5 गुणिले 10 घन गुणिले f y म्हणजे 250 गुणिले गॅमा m0 म्हणजे 1 1 आणि ते किलोमीटर मीटर करण्यासाठी आपण 10 चा घात वजा 6 ने गुणाकार करू शकतो तर हे 23 75 किलोमीटर मीटर बरोबर आणि ते आपल्याला माहित असलेल्यापेक्षा कमी असावे 1 2 z e z बाय गॅमा m0 तर जर आपण गणना केली तर आपण पाहू शकतो की ते 1 2 गुणिले 91 8 गुणिले 10 घन गुणिले 250 गुणिले 1 1 बरोबर 25 आहे किलोमीटरसाठी ठीक आहे तर Mdzमूल्य हे येत आहे जे यापेक्षा कमी असावे तर हे ठीक आहे जास्तीत जास्त मोमेंट Mz 12 तर ते ठीक आहे तर डिझाइन बेंडिंग स्ट्रेंथ Mdz 23 75 किलोमीटर मीटर म्हणून मोजली गेली आणि zzअक्षाबद्दल बेन्डिंग मोमेंट 12 35 किलोमीटर जे डिझाइनच्या बेंडिंग स्ट्रेंथ पेक्षा कमी आहे तर जर ते ठीक नसेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवण्याची गरज आहे तर पुढे आपण Mdy मूल्य मोजू Mdy मूल्य मोजण्यासाठी आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की Mdy हे Zpy गुणिले fyवाय बाय गॅमा m 0 च्या बरोबरीचे आहे तर आपल्याला zpy बरोबरचे मूल्य माहित असणे आवश्यक आहे तर Zpyआपण सूत्रावरून गणना करू शकतो Zpy हा विभाग मोड्युलुसॅंग yy आहे तर Z p y आपल्याला माहित आहे की I विभागासाठी आपण अशा प्रकारे Z p y मूल्य मोजू शकतो म्हणजे C g विभागाच्या मध्यातून जाईल तर येथे आपण या भागाची गणना 4 मध्ये करू याचा अर्थ असा की Zpy हा आह Bf बाय 2 गुणिले Tf गुणिले Bf बाय 4 गुणिले 4 बरोबर असेल तर cgअंतराच्या क्षेत्राचे क्षेत्रफळ हे आहे आणि अंतर हे Bf भागिले 4 गुणिले 4 अधिक D वजा 2Tf हा भाग हा असेल तर D वजा 2 Tf गुणिले Tw भागिले 2 गुणिले cg अंतर जे असेल Twभागिले 4 गुणिले 2 बाजू तर गुणिले 2 तर शेवटी ते T f गुणिले B f वर्ग भागिले 2 अधिक D वजा 2 T f गुणिले T w वर्ग भागिले 2 भागिले 4 होईल आणि जर आपण या पॅरामीटर्सची मूल्ये ठेवली तर आपण पाहू शकतो की BfTf 6 8 B f म्हणजे 8 T तर एकूण खोली 150आहे आणि प्रतलाची जाडी 6 8 आणि जाळ्याची रुंदी 4 8 आहे बरोबर तर हे 22546 मिलीमीटर क्यूब होत आहे तर आता आपण M d y चे मूल्य शोधू शकतो तर एम डी वाय 22546 होईल म्हणजे zpy गुणिले fy बाय गॅमा M 0 तर 10 ते वजा 6 मध्ये हे 5 12 मिलिमीटर मीटर झाले आहे आणि ते 1 2 पेक्षा कमी असावे गॅमा M 0 द्वारे 2 गुणिले zey गुणिले fy तर येथे 1 2 ची जागा 1 5 ने घेतली जाईल मी का येत आहे त्यामुळे 1 5 गुणिले z e z होते z e y होते 13 8 गुणिले 10 घन गुणिले f y गुणिले गॅमा M0 गुणिले 10 ते वजा 6 बरोबर 4 7 कारण येथे आपण 1 2 च्या जागी विचार केला आहे आपण 1 5 हे गॅमा Mf म्हणून आहे कारण येथे zpy आणि zezey गुणोत्तर 1 3 पेक्षा जास्त आहे जे 1 2 पेक्षा मोठे आहे तर जर z p y z e y गुणोत्तर 1 2 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला माहीत आहे की गॅमा M मूल्य 1 2 च्या जागी विचारात घेतले जाईल म्हणून 1 तर मूल्य येत आहे 4 तर Mdy मूल्य 5 12 येत आहे आणि ते 4 7 पेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे त्यामुळे Mdy चे मूल्य 4 7 किलोमीटर मानले जाऊ शकते आणि ते My मूल्यापेक्षा जास्त आहे जे 0 6375 किलोमीटर बरोबर तर हे देखील ठीक आहे आता म्हणून दोन्ही दिशेने वैयक्तिक मोमेंट वाहून नेण्याची क्षमता आपल्याला ती समाधानकारक असल्याचे आढळते आता आपल्याला एकूण मेंबर ची ताकद म्हणजे परस्परसंवादाच्या सूत्रावरून स्थानिक क्षमता तपासावी लागेल जी Mz भागिले Mdz अधिक My भागिले Mdy आहे ती 1 पेक्षा कमी किंवा समान असली पाहिजे तर Mz12 35 Mdz 23 75 अधिक My 0 6375 बाय 4 तर ते 0 66 बरोबर आणि ते 1 पेक्षा कमी आहे तर ठीक आहे तर बेंडिंग मोमेंट चा दृष्टीकोन विभाग ठीक आहे तर आता आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला डिफ्लेक्शन योग्यरित्या तपासण्याची आवश्यकता आहे तर एलोवेबल डिफ्लेक्शन डेल्टा आपल्याला L भागिले 180 माहित आहे तर लांबी 5000 बाय 180 म्हणजे 27 78 मिलिमीटर आणि डेल्टा वास्तविक प्रत्यक्षात 1 गुणिले 384 गुणिले WL 2 भागिले 4 EI तर हेw 3294 5म्हणून येत आहे लक्षात ठेवा की हा W हा सर्व्हिस लोड आहे बरोबर की घटक लोड 10 ते पॉवर वजा 3 गुणिले L2 भागिले 4 म्हणजे 5000 ते पॉवर 4 गुणिले 384 गुणिले E I E हे 2 गुणिले 10 ते पॉवर 5 I हे 688 2 तर याची गणना आपण 688 2 गुणिले 10चा घातांक 4 माफ करा बरोबर तर मी असे होते की गणना केल्यानंतर आपण सुमारे 4 मिलिमीटरचे मूल्य शोधा जे 27 78 मिलिमीटरपेक्षा कमी आहे तर ठीक आहे आता अशाच प्रकारे आपल्याला लॅटरल डिलेक्शन तपासावे लागेल ठीक आहे तर दोन्ही दिशेने डिफ्ले क्शन देखील आपल्याला तपासावे लागेल आणि दुसऱ्या दिशेने डिफ्लेक्शन खूपच कमी आहे कारण भार खूप कमी आहे तर ते देखील ठीक होईल तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती डिफ्लेक्शन तपासून आणि त्यापूर्वी मोमेंट तपासून पर्लिनची रचना करू शकते म्हणून मी जी काही चर्चा केली आहे ती मी PPT मधून पुन्हा एकदा पुनरावलोकन करण्यासाठी जात आहे कारण आपल्या कडे कमी वेळ आहे तर आपण जे केले ते हे प्रथम आहे की आपल्या ला गॅल्वनाइज्ड कोरुगेटेड पत्रकाचे वजन सापडले आहे जे 120 गुणिले अंतर 2 मध्ये दिले गेले होते आपण डेड लोड 100 म्हणून गृहीत धरले आहे तर एकूण डेड लोड 340 होत आहे आता छप्पराला समांतर असलेल्या डेड लोडचा घटक 340 गुणिले sin 30 असेल तर 170 हे छप्पराला समांतर आहे आणि छप्परासाठी सामान्य आहे ते 340 गुणिले कॉस 30 म्हणजे हे आहे 294 5 आणि वाऱ्याचा दाब 0 6Vz वर्ग म्हणून मोजला जाईल जे 1500 न्यूटन प्रति चौरस मीटर होत आहे तर भार प्रभाव क्षेत्रात असेल तर 3000 न्यूटन प्रति मीटर आणि पर्लिन नॉर्मल ते छप्परावरील एकूण भार आपण 3294 5 न्यूटन प्रति मीटर म्हणून मोजू शकतो बरोबर आणि छप्परावर सामान्य घटक भार अशा प्रकारे आपण 1 5 म्हणून गणना करू शकतो या डेड लोडमध्ये 1 5 गुणिले डेड लोड अधिक वाऱ्याचा भार आणि छप्पराला समांतर घटक भार आपण हे शोधू शकतो म्हणून एकदा आपण दोन्ही दिशेने घटक भार शोधला की आपण मोमेंट शोधू शकतो तर मोमेंट wl बाय 10 म्हणजे हा 12 35 5 किलोमीटर मीटर त्याचप्रमाणे m v v 0 होईल 0 6375 किलोमीटर मीटर आणि आता अंदाजे विभागापासून सुरुवात करण्यासाठी आपल्याला अंदाजे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस माहित असणे आवश्यक आहे तर आवश्यक असलेल्या z p z ची गणना आपण या सूत्रावरून करू शकतो जे गेलर आणि इतरांनी प्रस्तावित केले होते आणि त्यानुसार आपल्याला 66 म्हणून z p z आवश्यक आहे लक्षात ठेवा की आवश्यक z p z शोधण्यासाठी आपल्याला d भागिले b चे काही गृहीत मूल्य ठेवण्याची आवश्यकता आहे तर d आणि b आपण आवश्यक z p z मोजण्यासाठी असे गृहीत धरले आहे तर एकदा आपण 66 10म्हणून आवश्यक असलेल्या z p z ची गणना केली 10 घन आपण एक विभाग निवडू शकतो आणि यासाठी आपण ISLV150 चा एक विभाग निवडला आहे ज्यासाठी zpz मूल्य 104 5 गुणिले 10 घन आणि या ISLV विभागासाठी क्रॉस सेक्शनल क्षेत्र खोली प्लेनची रुंदी प्लेनची जाडी वेव्हची रुंदी रूट त्रिज्या r1यासारख्या प्रजातींमधून संबंधित गुणधर्म विचारात घेतले जातात आणि आपण या 117 4 प्रमाणे प्रभावी खोलीची गणना करू शकतो तसेच आपण आयझेडचे गुणधर्म हे Iyम्हणून हे zez आणि zey म्हणून नोंदवू शकतो आणि मग आपण विभाग वर्गीकरणाद्वारे विभागाचा प्रकार शोधू शकतो आणि आपण पाहू शकतो की विभाग प्लास्टिकचा आहे मग आपण डिझाइन जी 23 75 किलो न्यूटन मीटर वर येत आहे त्याचे mdz मूल्य शोधू शकतो आणि आपण 1 2zezगुणिले f बाय गॅमा m0 च्या मूल्यापेक्षाकमी असायला हवे तर हे कमी असल्याने आपण असे म्हणू शकतो की हे ठीक आहे आणि डिझाइन बेण्डिंग स्ट्रेंथ त्या दिशेने येणाऱ्या बेंडिंग मोमेंट पेक्षा जास्त आहे तर मेंबर विभाग आपण जे काही निवडले आहे ते ठीक आहे त्याचप्रमाणे इतर दिशांमध्येही आपण डिझाईन बेंडिंग स्ट्रेंथ m d y मोजली आहे तर m d y मोजण्यासाठी आपल्याला z p y शोधणे आवश्यक आहे जे s p 6 किंवा I s 800 मध्ये दिले जात नाही तर आपल्याला स्वहस्ते गणना करणे आवश्यक आहे तर zpy आपण या सूत्रावरून गणना केली आहे की आपण कसे डिराईव्ह्ड केले आहे हे आपण काम करताना दाखवले आहे तर त्या z p y मूल्यातून हे होते तर मग m d y मूल्य आपण असे शोधू शकतो ठीक आहे तर m d y चे मूल्य 1 2 गुणिले z e f बाय गॅमा m0 च्या मूल्यापेक्षा कमी असावे येथे 1 2 ची जागा गॅमा f ने घेतली जाईल कारण z p y भागिले z e y मूल्य 1 पेक्षा जास्त आहे तर त्यांच्यासह m d y मूल्य 4 7 येत आहे आणि ते 5 12 पेक्षा कमी आहे तर आपण m d y मूल्य 4 7 किलोमीटर मीटर म्हणून विचारात घेतले पाहिजे आणि ते 0 6375 पेक्षा जास्त आहे तर वैयक्तिकरित्या दोन्ही दिशेने बेंडिंग स्ट्रेंथ गृहीत विभागासाठी ठीक आहे आता आपण कंबाइंड सूत्राकडे जाऊ की परस्परसंवादाच्या सूत्राद्वारे आपण पाहू शकतो की mz भागिले mdz अधिक my भागिले mdy हे 1 पेक्षा कमी आहे कारण मूल्य 0 जे 1 पेक्षा कमी आहे तर ते ठीक आहे आता आपण डिफ्लेक्शन चेक फॉर डिफ्लेक्शनसाठी जाऊ असे म्हणतात की परवानगीयोग्य डिफ्लेक्शन 27 78 आहे आता वास्तविक विक्षेपण 1 गुणिले 384 गुणिलेwL गुणिले 4 गुणिले EI असेल येथे आपण 1 चा विचार केला पाहिजे कारण तो एक अखंड आहे तर जर तुम्ही 1 चा विचार केला तर मूल्य सुमारे 4 मिलिमीटर असेल आणि जे मान्य करण्यायोग्य विक्षेपणापेक्षा कमी आहे तर हे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण योग्य विभाग शोधू शकतो तर आजच्या व्याख्यानात आपण पाहू शकतो की I विभाग वापरताना पर्लिन मेंबर चा एक विभाग कसा शोधायचा आणि बायएक्सियल बेंडिंग मोमेंट सूत्र कसे मोजायचे याचा अर्थ बायएक्सियल बेंडिंग मोमेंट कसे तपासायचे हे देखील आपण पाहिले आहे आणि प्रथम आपण गॅलर सूत्रातील अंदाजे विभाग कसा शोधायचा ते पाहिले आहे ज्याची देखील आपल्याला नोंद आहे तर याचा वापर करून आपण पर्लिनची रचना करू शकतो पुढे आपण गॅन्ट रिगरबद्दल चर्चा करू कारण गॅन्ट रिगर काही नाही तर एक प्रकारचा लवचिक मेंबर आहे तर त्या गॅन्ट रिगरची रचना कशी करायची ज्यावर पुढील व्याख्यानात चर्चा केली जाईल आभारी आहे